पर्लिन्सहे मुळात एक फ्लेक्सरल मेंबर असतात ज्यामध्ये आडवा भार दिसून येतो

पर्लिनच्या बाबतीत दोन्ही अक्षांमधील मोमेंट दिसून येतात परिणामी पर्लिनची रचना द्विअक्षीय मोमेंट साठी करणे आवश्यक आहे तर आपल्याला दोन्ही अक्षांच्या विरुद्ध दोन्ही मार्गांनी बेंडिंग मोमेंट वाहून नेण्याची क्षमता तपासण्याची आवश्यकता आहे आणि नंतर आपल्याला परस्परसंवादाचे सूत्र तपासावे लागेल जेणेकरून पर्लिनची रचना केली गेली आहे आणि हे पर्लिन मुळात छतावरील पत्रके आणि इतर सामग्रीला आधार देण्यासाठी छतावरील संरचनेतील ट्रान्स सदस्यांना जोडतात आणि हे पटल राफ्टरवर ठेवले जातात मला एक चित्र दाखवू द्या ज्याद्वारे आपण पाहू शकतो की जर ही छतावरील ट्रस असेल तर आपण पाहू शकतो की ट्रस या पर्लिन मेंबर शी जोडलेले आहेत हे पर्लिन मेंबर आहेत आणि हे पर्लिन मेंबर राफ्टरवर ठेवले जातात या मेंबर ना राफ्टर म्हणतात आणि दोन पर्लिन दरम्यान दोन ट्रस मेंबर पर्लिन जोडलेले असतात आणि जर तुम्हाला हे पर्लिन वाकलेले दिसले तर ते वाकलेल्या स्थितीत ठेवले जातात आणि हे पर्लिन विभाग मुळात म्हणजे आपण जे काही वापरतो ते चॅनेल विभाग किंवा कोन विभाग आहे कारण भार खूपच कमी असतो आणि परिणामी आम्ही सामान्यतः चॅनेल किंवा कोन विभागासारखे काही हलके विभाग प्रदान करतो कधीकधी आपण आय विभाग देखील वापरतो आता आपण चॅनेल चा विभाग कसा ठेवायचा किंवा कोन विभाग इन्क्लाइन्ड छतावर कसे ठेवायचे ते पाहू ज्यामध्ये शिफारस केलेली संरचना कोणती आहे ते पाहू तर आता जर हा राफ्टर असा असेल ज्याने तिरकस असे म्हटले आहे की हा एक विभाग आहे असे म्हणा की आपल्या कडे एक राफ्टर आहे तर जर आपण चॅनेल विभाग वापरला तर आपण या प्रकारे उलट मार्गाने वापरू शकत नाही तर हे प्लेन वरच्या बाजूला असेल तर हा अक्ष असेल त्याचप्रमाणे जर आपण आता म्हणतो तर आपल्याला या पर्लिन दोन राफ्टरला या दिशेने काही कोन विभागासह जोडावे लागेल तर हे अशा प्रकारे जोडलेले आहे तर येथे आपण बोल्ट किंवा वजन किंवा वेल्ड देऊ शकतो आणि येथे आपण बोल्ट किंवा वेल्ड देऊ शकतो मग आपण राफ्टर आणि पर्लिन यांच्यात जोडणी करू शकतो आणि जर आपण उदाहरणार्थ कोन विभाग वापरला तर कोन विभाग अशा प्रकारे ठेवला पाहिजे जिथे तो या बाजूने राफ्टरला दुसऱ्या कोनातून जोडला जाईल तर ज्याला क्लीट अँगल म्हणतात तर याला क्लीट अँगल म्हणतात आणि हा राफ्टर आहे हा पर्लिन आहे आणि भार येईल जो भार आहे जो छतावरील वाऱ्याचा भार आहे तर वाऱ्याचा भार आपण असे गृहीत धरतो की तो छप्परासाठी सामान्य आहे तो वाऱ्याचा भार छप्परासाठी सामान्यपणे कार्य करतो आणि स्व वजन आणि बर्फाचा भार किंवा इतर प्रकारच्या भारामुळे गुरुत्वाकर्षण भार अनुलंबपणे खालच्या दिशेने कार्य करीत आहे तर हा एक भार आहे आणि दुसरा भार हा आहे तर असे म्हणतात की h डॅश हा वाऱ्याचा भार आहे जो पर्लिनच्या अक्षाला लंब येत आहे आणि अनुलंब भार आहे जो मृत भार आणि इतर बर्फाचा भार आणि इतर धूळ भार इत्यादींमुळे आहे तर ते उभे खाली आहे असे म्हणा की कदाचित आपण p डॅश म्हणून लिहू शकतो आणि हे आपण uu अक्ष म्हणून वापरू शकतो आणि हे आपण या दिशेने वापरू शकतो की हे vv अक्ष आहे बरोबर हे vv आहे आणि खरं तर हे यातून जाईल म्हणजे या vv अक्षाचे cg बरोबर त्याचप्रमाणे येथे हे असे कुठेतरी असे असेल जसे की uu आणि vv त्याचप्रमाणे I विभाग देखील आपण प्रदान करू शकतो I विभाग कदाचित आपण असे म्हणू शकतो उदाहरणार्थ हा एक I विभाग आहे जो आपण प्रदान करू शकतो जिथे uu अक्ष हा असेल आणि vv अक्ष हा असेल आणि I विभागांच्या बाबतीत कोनांचा अर्थ असा असेल की पॅकिंगच्या मदतीने क्लीट कोन प्रदान केले जातील उदाहरणार्थहे आपण असे प्रदान करू शकतो आणि हे पॅकिंग असेल ज्याला पॅकिंग म्हणतात आणि आपण हे जोडू शकतो तर पूर्नेलसाठी ही शिफारस केलेली संरचना आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे उलट दिशेने आम्ही सामान्यतः शिफारस करत नाही आता पर्लिन डिझाइनसाठी आपल्याला हे जाणून घेणे आवश्यक आहे की चित्रात कोणते भार येत आहेत म्हणून जर आपण चॅनेल च्या विभागासाठी उदाहरणादाखल पाहिले तर जर आपण येथे पाहिले की भार मुळात दोन प्रकारचा आहे एक म्हणजेवाऱ्याचा भार जो छप्पराला लंबपणे काम करत आहे तर आपण असे गृहीत धरतो की वारा छतावरील h डॅशला लंबपणे काम करत आहे आणि दुसरा उभा खाली खालच्या दिशेने काम करत आहे जो सेल्फ वेट डेड लोड स्नो लोड इत्यादींमुळे आहे हा P डॅश आहे बरोबर तर पर्लिन्स गृहीत धरले जातात म्हणजे कोडल तरतूद म्हणते की आपण पर्लिनची रचना सतत बीमप्रमाणे केली पाहिजे कारण पर्लिन्स ट्रस मेंबर ना वेगवेगळ्या ठिकाणी जोडलेले असतात आणि ते सतत बीम म्हणून गृहीत धरले जाते तर मोमेंटची गणना P डॅश बाय P डॅश L बाय 10 म्हणून केली जाऊ शकते जेथे P डॅश हे VV दिशेने काम करणारे गुरुत्वाकर्षण भार आहे म्हणजे हे VV बरोबर आहे आणि हे UU आहे तर P डॅश हे VV अक्षाच्या बाजूने काम करणारे गुरुत्वाकर्षण भार आहे आणि ज्यामध्ये पर्लिनचे थेट भार आणि बर्फाचे भार यांचे आसन स्वयंभार समाविष्ट आहे तर m आपण मोमेंट U ला P डॅश L भागिले 10 म्हणून मोजू शकतो जिथे P डॅशला वाऱ्यामुळे आडवा भार आणि P कॉस थीटा असे लिहिले जाऊ शकते कारण जर हा थीटा असेल तर हा इन्क्लिनेशन कोन थीटा असेल तर आपण हे मूल्य थीटा म्हणून विचारात घेऊ शकतो तर V डॅश मूल्य इतके होईल माफ करा हे P आहे तर hअधिक Pकॉस थीटा त्याचप्रमाणे मी h डॅश मूल्य P साइन थीटा म्हणून लिहू शकतो हे मुळात U Uअक्षासह आहे तर हे U U अक्षासह असेल आणि हे V V अक्षासह असेल बरोबर

तर आपण P डॅश h प्लस P कॉस थीटा आणि h डॅश P साइन थीटा म्हणून शोधू शकतो म्हणून आपण m u ला P डॅश L बाय 10 आणि mv ला h डॅश Lबाय 10 असे लिहू शकतो तर येथे P डॅश हा मुळात मध्यभागी असलेला कॉन्सन्ट्रेटेड भार आहे किंवा आपण लिहू शकतो की P डॅश गुणिले L म्हणजे एकसमान वितरित भार गुणिले L एकूण भार तर Pडॅश हा एकूण भार आहे जो आपण Pडॅश L म्हणून देखील सांगू शकतो त्याचप्रमाणे h डॅश हा एकूण भार आहे जो Pसाइन थीटाच्या दृष्टीने देखील लिहिला जाऊ शकतो म्हणजे जर P हा एकसमान वितरित भार असेल तर L मध्ये म्हणून आपण mu h अधिक P म्हणून देखील लिहू शकतो P हा एकसमान वितरित भार आहे P कॉस थीटा गुणिले L वर्ग भागिले 10 आणि mv हे Pसाइन थीटा गुणिले L वर्ग भागिले 10 बरोबर आहे तर किंवा मी h अधिक लिहू शकतो म्हणजे जर तो कॉन्सन्ट्रेट भार असेल तर मी एकूण भार गुणिले L भागिले 10 लिहू शकतो तर अशा प्रकारे आपण शोधू शकतो की मोमेंट हा U U आणि V V दिशेने मेंबर वर कार्य करणारा मोमेंट असू शकतो आणि द्वि अक्षीय मोमेंट साठी आपल्याला हे परस्परसंवाद सूत्र तपासण्याची आवश्यकता आहे जे m u भागिले m d u अधिक m v भागिले m d v हे 1 पेक्षा कमी असावे जेथे m d u हा Y Y अक्षाबद्दलचा रचना बेंडिंग मोमेंट आहे आणि m d v हा V V अक्षाबद्दलचा डिझाइन बेंडिंग मोमेंट आहे तर एकदा आपण y UU अक्ष आणि VV अक्षाबद्दलच्या डिझाइन बेंडिंग मोमेंट ची गणना केली की मी परस्परसंवादाचे सूत्र शोधू शकतो आणि जे 1 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे आता प्रश्न असा आहे की पर्लिन मेंबर चा प्रारंभिक भागाचा आकार कसा शोधायचा कारण पर्लिन हे कार्य करणार आहे याचा अर्थ दंड हा भार आडवा आणि अनुलंबपणे सहन करण्यासाठी वापरला जातो आणि त्यामुळे बेंडिंग मोमेंट दोन्ही दिशेने येईल तर आता आपल्याला रचना सुरू करण्यासाठी विशिष्ट विभागाचा आकार शोधावा लागेल आणि विभाग आकार निवडीचा आधार काय असावा हे आपल्याला माहित नाही तर येथे गेलर आणि इतर गेलरने 1992 मध्ये एक सूत्र तयार केले आहे जिथे आपण प्लास्टिक सेक्शन मॉड्यूलस ZpZ म्हणून mz बाय Fy बाय गॅमाm 0 अधिक m y बाय Fy बाय गॅमा m 0 गुणिले 2 5 गुणिले d बाय Vf तर विभागासाठी आवश्यक अंदाजे सेक्शन मॉड्युलस या सूत्रावरून मोजले जाऊ शकते जे गेलर आणि इतरांनी 1992 मध्ये सुचवले आहे तर येथे mz हा मुळात ZZ अक्षाबद्दलचा घटक बेंडिंग मोमेंट आहे आणि my हा YU अक्षाबद्दलचा घटक बेंडिंग मोमेंट आहे आणि Fy हा सामग्रीचा यिल्ड स्ट्रेस आहे आणि d ही विभागाची खोली आहे आणि Vf ही विभागाची रुंदी आहे तर याचा विचार करून मी Z p z शोधू शकतो आता पुन्हा येथे तुम्ही पाहता की जर आपल्याला विभागाचा आकार माहित नसेल तर आपल्याला d आणि Vf देखील माहित नाहीत पुन्हा जर आपल्याला d आणि Vf जाणून घ्यायचे असेल तर याचा अर्थ आपल्याला विभागाचा आकार जाणून घ्यावा लागेल तर येथे हे अवघड आहे की मी Zpzकसे शोधू शकतो जोपर्यंत मला विभागाचा आकार माहित नाही तोपर्यंत मला d आणि Vfचे मूल्य माहित नाही आणि जर मला d आणि Vf माहित नसेल तर मी अंदाजे विभाग आकार शोधण्यासाठी Zpzशोधू शकत नाही तर आपण काय करू शकतो आपण सुरुवातीला निश्चित d आणि Vf गृहीत धरू शकतो आणि आपल्याला माहित आहे की बिल्ड अप विभागासाठी माफ करा रोल विभागासाठी अंदाजे Vf आणि d आणि vf मूल्य d आणि Vf गुणोत्तर काय आहे एकतर आपण सुरुवात करण्यासाठी विशिष्ट गुणोत्तर विचारात घेऊ शकतो आणि आपण शोधू शकतो Zpz मूल्य किंवा आपण विशिष्ट d आणि Vf मूल्य गृहीत धरू शकतो आणि नंतर त्याच्या आधारे आपण Zpzमूल्य शोधू शकतो आणि एकदा आपल्याला Zpz मूल्य सापडले की आपण एक विशिष्ट विभाग शोधू शकतो उदाहरणार्थ चॅनेल विभाग किंवा I विभाग किंवा कोन विभाग जे आपल्याला आवश्यक आहे आणि त्याचा आकार म्हणून एकदा आपल्याला या विभागाचा आकार कळला की आपण शोधू शकतो की d म्हणजे काय आणि Vf म्हणजे काय तर ही d आणि Vf जाणून घेतल्यानंतर आपण Zpz ची वास्तविक आवश्यकता काय आहे आणि ती समाधानकारक आहे की नाही हे शोधू शकतो तर अशा प्रकारे आपण गोष्टी सुरू करू शकतो आणि विभागाच्या रचनेसाठी आपल्याला काय आवश्यक आहे या पायऱ्यांमधून गेल्यास हे स्पष्ट होईल उदाहरणार्थ चॅनेल विभाग किंवा I विभागाची रचना करणे हे कोन विभागासाठीची रचना प्रक्रिया वेगळी आहे तर प्रथम आपण चॅनेल सेक्शन किंवा I सेक्शनच्या डिझाइन प्रक्रियेबद्दल चर्चा करू आणि चॅनेल किंवा I सेक्शनच्या बाबतीत आपण काय सुरू करू शकतो ते प्रथम पार्लिंग लांबी किती आहे हे शोधू तर एकदा आपल्याला शेजारच्या ट्रसची मध्य ते मध्य अंतरापर्यंतची लांबी कळली की मी पर्लिंग P आणि व्हील लोड h वर कार्य करणारा एकूण गुरुत्वाकर्षण भार शोधू शकतो ज्याची आपण योग्य गणना करू शकतो आणि बैठकीच्या समांतर आणि लंब दिशेने या भारांचे घटक निश्चित केले जातात तर याचा अर्थ असा की UU च्या बाजूने आणि VV अक्षाच्या बाजूने आपण भार निर्धारित करू शकतो आणि हे भार मुळात सेवा भार आहेत हे घटक भार शोधण्यासाठी आंशिक सुरक्षा घटकासह गुणाकार केले जातात जो पृष्ठभाग घटक भार शोधण्यासाठी आपण विविध भार स्थितीसाठी कोर्टाच्या टेबल 4 मधील भारघटक शोधू शकतो तर UUआणि VV दिशेने घटक भार शोधल्यानंतर म्हणजे छप्पराला समांतर आणि छप्पराला लंब एकदा आपण घटक भार शोधला की मी जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट शोधू शकतो जो शोधला जाऊ शकतो तो म्हणजेp डॅश lबाय 10 किंवा p डॅश l स्क्वेअर बाय 10 बरोबर तर जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट Mz किंवा येथे आपण MUUम्हणू आणि त्याचप्रमाणे आपण My किंवा MVV शोधू शकतो जे आपण येथे MVV म्हणतो आणि त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शिअर फोर्स Fz आणि Fy बरोबर तर वेगवेगळ्या दिशेने जास्तीत जास्त बेंडिंग शिअर फोर्स आपण शोधू शकतो त्यानंतर आपण आवश्यक असलेले अंदाजे विभाग मॉड्युलस शोधू शकतो जे आवश्यक आहे Zp जे या सूत्रावरून मोजले जाईल जे गेल्लोरने 1992 मध्ये सुचवले होते जे M gMz M 0 बाय Fy अधिक My गॅमा M 0 बाय Fyगुणाकार 2 5 गुणिले d भागिले B f जेथे My आपल्याला y y अक्षांविषयी घटक बेंडिंग मोमेंट माहित आहे त्याचप्रमाणे Mz हा zz अक्षाबद्दलचा घटक बेंडिंग मोमेंट आहे Fy हा यील्ड स्ट्रेस आहे गॅमा M 0 हा सामग्रीसाठी पार्शियल सेफ्टी घटक आहे जो आपण सामान्यतः 1 1 घेतो आणि d म्हणजे चाचणी विभागाची खोली आणि Bf ही चाचणी विभागाची रुंदी आहे आणि मी सांगितले आहे की Zp शोधण्यासाठी आवश्यक आहे की आपल्याला निश्चित d आणि Bf गृहीत धरावे लागेल कारण येथे हे तसेच हे अज्ञात आहे म्हणून जोपर्यंत आपण काही गोष्टी गृहीत धरत नाही तोपर्यंत आपण आवश्यक असलेले Zp शोधू शकत नाही म्हणून आपण प्राथमिकपणे काही d आणि Bf गृहीत धरतो आणि नंतर आपण आवश्यक अंदाजे प्लास्टिक सेक्शन मॉड्युलस शोधू आणि मग पुढील टप्प्यात आपण आवश्यक असलेल्या ZpZ वर आधारित विशिष्ट विभागाचा आकार गृहीत धरू आणि मग आपण टेबल 2 नुसार विभागाचे वर्गीकरण करू मग तो प्लास्टिकचा असो किंवा संक्षिप्त किंवा अर्ध संक्षिप्त असो त्यानुसार आपल्याला योग्य प्रकारे रचना करावी लागेल तर एकदा आपल्याला हे सापडले की आपण काय करू शकतो आपण या विभागाची शिअर कॅपॅसिटी शोधू शकतो उदाहरणार्थ Vdy वाय आणि Vdzबरोबर तर Vdy हे Fyबाय रूट 3 गॅमा M0 गुणिले AVy असेल आणि Vdz हे Fy बाय रूट 3 गॅमा M0 गुणिले AVzअसेल कारण येथे डिझाइन शिअर स्ट्रेंथ दोन्ही दिशांसाठी मोजावे लागेल याचा अर्थ येथे आपल्याला गणना करावी लागेल आणि येथे आपल्याला गणना करावी लागेल की हे Vdz आहे आणि हे या दिशेने Vdy आहे बरोबर आणि शिअर कॅपॅसिटी ची गणना करण्यासाठी आपल्याला AVz आणिAVy असे क्षेत्र वेव्ह क्षेत्र मोजणे आवश्यक आहे जर ही खोली असेल आणि जर ही वेव्ह ची जाडी असेल तर d गुणिले Tw हे z z दिशेने असलेले A V z क्रॉस सेक्शनल क्षेत्र असेल आणि AVy हे yy दिशेचे क्रॉस सेक्शनल क्षेत्र आहे जे B f गुणिले Tf गुणिले 2 आहे हे क्षेत्र Bf गुणिले Tf आहे आणि 2 बाजूला ते आहे तर AVy ची गणना AVy म्हणून 2 गुणिले Bf गुणिले Tf म्हणून केली जाईल जेथे बीएफ ही फ्लेंजची रुंदी आहे Tf ही फ्लेंजची जाडी आहेTw ही वेव्हची जाडी आहे आणि d ही सेक्शनची उंची आहे तर या परिमाणांवरून आपण AVz आणि AVy शोधू शकतो आणि नंतर आपण z अक्ष आणि y अक्षातील विभागाची शिअर कॅपॅसिटी शोधू शकतो एकदा हे पूर्ण झाल्यावर आपण आता दोन्ही दिशेने डिझाइन कॅपॅसिटी शोधू शकतो zz दिशेने Mdz ची डिझाइन कॅपॅसिटी zpzfy बाय गॅमा M 0 वर आढळू शकते आणि ती 1 2 गुणिले z e z f y बाय गॅमा M0 पेक्षा कमी किंवा समान असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे M d y ही y y अक्षांविषयीची डिझाइन कॅपॅसिटी आपण z p y f y बाय गॅमा M 0 म्हणून शोधू शकतो आणि ती 1 2 गुणिले zeyfy बाय गॅमा M 0पेक्षा कमी असली पाहिजे तर Mdz आणि Mdy आपल्याला आढळतात आणि हे नमूद करण्याची गरज नाही की हेMdy मूल्य किंवा muपेक्षा कमी असावे आणि हे माफ करा हे My पेक्षा जास्त असावे कारण ही डिझाइन कॅपॅसिटी आहे आणि हा बाह्य मोमेंट आहे त्याचप्रमाणे Mdz हा Mz पेक्षा मोठा असायला हवा जो मोमेंट बरोबर येत आहे तर ते तपासावे लागेल म्हणजे आपल्याला हे तपासावे लागेल की Mz हे Mdy Mdz पेक्षा कमी आहे आणि My हे Mdy पेक्षा कमी असावे आता जर ते या निकषांची पूर्तता करत नसेल तर आपल्याला विभागाचा आकार वाढवावा लागेल आणि विभागाचा आकार वाढवल्यानंतर पुन्हाआपल्याला त्याच अभ्यासातून जावे लागेल म्हणजे आपल्याला त्याची पुनरावृत्ती करावी लागेल आणि आपल्याला पुन्हा डिझाइन कॅपॅसिटी शोधावी लागेल म्हणून जोपर्यंत हे निकष पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपल्याला वाढतच जावे लागेल आणि जर ते पूर्ण झाले तर आपण परस्परसंवाद सूत्र वापरून स्थानिक क्षमता तपासू शकतो तर परस्परसंवाद सूत्र म्हणजे Mz भागिले Mdz अधिक My भागिले Mdy हे 1 पेक्षा कमी किंवा समान असावे कारण द्विअक्षीय बेंडिंग मोमेंट साठी आपल्याला तर जर हे पुन्हा जर आपल्याला दिसले की Mz हा Mdz पेक्षा कमी आहे आणि My हा Mdy पेक्षा कमी आहे परंतु ते समाधानकारक नाही तर पुन्हा आपल्याला विभागाचा आकार वाढवावा लागेल कारण बायएक्सियल बेंडिंग मोमेंट म्हणून बायएक्सियल बेंडिंग मोमेंट येत आहे तर आपल्याला परस्परसंवादाचे सूत्र तपासण्याची गरज आहे आणि आपल्याला हे निकष पूर्ण करावे लागतील तर एकदा हे पूर्ण झाले की ठीकआहे अन्यथा आपल्याला विभागाचा आकार वाढवणे आवश्यक आहे आणि पुन्हा आपल्याला पुनरावृत्ती करावी लागेल आणि एकदा ते पूर्ण झाले की आपण पायरी 9 वर जाऊ जिथे आपल्याला डिफ्लेक्शन तपासावे लागेल आणि आपल्याला डिफ्लेक्शन आहे की नाही हे तपासावे लागेल तर तक्ता 6 नुसार आपल्याला डिफ्लेक्शन परमिसिबल मर्यादेत आहे की नाही हे तपासावे लागेल आणि जर ते ठीक असेल तर आपण जो काही विभाग विचारात घेतला आहे तो ठीक आहे अन्यथा आपल्याला पुन्हा पुन्हा रचना करावी लागेल तर अशा प्रकारे पर्लिन मेंबर साठी चॅनेल विभाग किंवा I विभाग बायएक्सियल बेंडिंग मोमेंट अंतर्गत तयार केला जाऊ शकतो आणि आपण स्पष्ट होऊ याचा अर्थ असा आहे की आपण एका उदाहरणातून गेल्यास समजून घेणे सोपे होईल त्या उदाहरणाकडे जाण्यापूर्वी मी पुन्हा कोन विभागाचा वापर करून पर्लिनची रचना कशी करावी याबद्दल चर्चा करेन आणि कोन विभागाच्या बाबतीत आपण सामान्यतः कोन म्हणजे कोन विभागाचा आकार शोधण्यासाठी काही अनुभवजन्य संबंध वापरतो तर यासाठी आपण कोणत्या पायऱ्या वापरतो ते पाहूया तर कोनीय विभागांच्या रचनेसाठी आपण या पायऱ्यांचे अनुसरण करू म्हणजे प्रथम आपण रूफ ट्रसवरील ट्रस मेंबर वर काम करणारे अनुलंब आणि वाऱ्याचे भार शोधू नंतर आपण या ट्रसचे सामान्य मूल्य शोधू आणि या ट्रसला समांतर शोधू आता वाऱ्याचे ओझे छतावरील ट्रससाठी सामान्य मानले जाते आणि गुरुत्वाकर्षणाचे ओझे अनुलंब खाली असते तर आपण जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट शोधू शकतो त्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो की कोन विभागाच्या रचनेसाठी देखील हा अनुलंब भार आपण असे गृहीत धरत आहोत की तो छतावरील ट्रससाठी सामान्य आहे तर फक्त आपण अंदाजे गणना करत आहोत तर अंदाजे आपण असे गृहीत धरत आहोत की छतावरील ट्रससाठी सर्व भार सामान्य असावेत तर जर तसे असेल तर आपणmuचे मूल्य फक्त wl वर्ग बाय 10 किंवा wl बाय 10 असे शोधू शकतो जेथे w हा एकसमान वितरित भार आहे आणि कॅपिटल W हा मध्यभागी केंद्रित भार आहे तर कोन विभागासाठी जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट मोजला जाऊ शकतो कारण हा लहान w गुणिले l वर्ग भागिले 10 किंवा कॅपिटल W गुणिले l भागिले 10 जेथे लहान w गुणिले l हे कॅपिटल Wच्या बरोबरीचे आहे एकूण भार पर्लिंग लांबीमध्ये एकसमान वितरित भार समान आहे म्हणून एकदा आपल्याला जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट सापडला की आपण आवश्यक विभाग शोधू शकतो तर आवश्यक विभाग शोधण्यासाठी आपण हे सूत्र वापरू शकतो जे कोडद्वारे दिले गेले आहे जेथे Zp विभागासाठी आवश्यक आहे प्लास्टिक मॉड्यूलस प्लास्टिक विभाग मॉड्यूलस m बाय 1 33 गुणिले 0 66 fyतर Zpआवश्यक आहे की आपण योग्यरित्या शोधू शकतो तर आपण विशिष्ट संबंध गृहीत धरू शकतो म्हणजे कोन विभागाच्या खोलीचा अर्थ असा आहे की आपण कोना च्या चाचणी विभागापासून सुरुवात करण्यासाठी कालावधीच्या 1 बाय 45 आणि रुंदी 1 बाय 60 असे गृहीत धरू शकतो तर खोली आणि रुंदी कालावधीच्या 1 बाय 45 आणि कालावधीच्या 1 बाय 60 व्या भागाच्या आधारावर गृहीत धरली जाते आणि नंतर कोन विभागाच्या रुंदीची विशिष्ट जाडी आपल्याला आवश्यक असलेल्या या Z p पर्यंत पोहोचावी लागेल आणि तुम्हाला दिसेल की डिफ्लेक्शन निकष निश्चित करण्यासाठी खोली आणि रुंदी निर्दिष्ट मूल्यांपेक्षा कमी नसावी डिफ्लेक्शन निकष सुनिश्चित करण्यासाठी आपण यापेक्षा कमी निर्दिष्ट मूल्य करू नये तर त्यानंतर आता आपण कोन विभागाच्या पायांच्या लांबीचे मूल्य मोजण्यासाठी एक योग्य विभाग निवडू शकतो आणि प्रदान केलेल्या विभागाचे मॉड्युलस गणना केलेल्या विभागाच्या मॉड्युलसपेक्षा जास्त असावे तर आपल्या ला आवश्यक विभाग हा आहे आणि गृहीत विभागाच्या आधारे आपण विभाग मॉड्युलसची गणना केली आहे जी आवश्यकतेपेक्षा जास्त असावी तर अशा प्रकारे कोणी पर्लिंग साठी कोणाचा विभाग आकार ठरवू शकतो ठीक आहे तर अशा प्रकारे कोणी कोन विभागाची रचना करू शकतो तर पर्लिंग साठी आपण पाहिले आहे की सामान्यतः आपण एकतर चॅनेल विभाग I विभाग किंवा कोन विभाग वापरतो आणि सामान्यतः आपण चॅनेल किंवा कोन वापरतो त्यामुळे चॅनेल विभागांसाठीच्या रचना निकषांवर चर्चा केली जाते त्याचप्रमाणे पर्लिंग मेंबर म्हणून वापरल्या जाणाऱ्या कोन विभागासाठीच्या डिझाइन निकषांच्या अंदाजे निकषांवरही चर्चा केली जाते तर या आधारावर मेंबर ची रचना केली जाईल आणि पुढच्या व्याख्यानात पर्लिंग विभागाची रचना कशी करावी हे समजून घेण्यासाठी आपण एका उदाहरणातून जाऊ आभारी आहे